बायोरिएक्टर्सच्या या दुसऱ्या व्याख्यानामध्ये आपले स्वागत आहे हा बायोरिएक्टर्सचा मूक आहे शेवटच्या व्याख्यानात मागील व्याख्यानात आपण मॉड्यूल एक पाहिले जो की परिचय होता अभ्यासक्रमाची औपचारिकता नमूद केल्यानंतर आपण काही दैनंदिन उदाहरणे पाहिली जसे कर्करोग दिवसेंदिवसाची चिंता कर्करोग आहे कर्करोग म्हणजे काय आणि कर्करोगाचा आधुनिक चिकित्सा पद्धतीने कसा उपचार केला जातो हे आपण पाहिले आणि मग आपण म्हणालो की मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा वापर कर्करोगाच्या पेशींना मारणाऱ्या औषधांना लक्ष्य करण्यासाठी केला जातो थेट कर्करोगाच्या पेशींना मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असल्यावर या मोनोक्लोनल अँटीबॉडीज बायोरिएक्टर्स किंवा बायोप्रोसेसेसद्वारे तयार केल्या जातात आणि अशा प्रकारे आपण सुरुवात केली होती मग आपण इतर उदाहरणे पाहिली जसे वैकल्पिक द्रव इंधन बायो इथेनॉल आणि बायो डिझेल पाहिले आणि पाहिले की ते बायोप्रोसेसेसद्वारे देखील तयार केले जातात मी तुम्हाला इथेनॉल बनवण्याची काही माहिती मक्क्यापासून इथेनॉल शैवालपासून इंधन बनविणे इत्यादींच्या लिंक दिल्या होत्या मला आशा आहे की आपण त्यांना पाहिले असेल ते मनोरंजक व्हिडिओ आहेत मग आपण इन्सुलिनकडे पाहिले जे एक जुने औषध आहे खरं तर मोठ्या प्रमाणावर उत्पादित केलेल्या पहिल्यांपैकी एक जैव प्रक्रियेचा वापर करून मोठ्या प्रमाणावर प्रथम उत्पादित केलेल्या नवीनपैकी एक आहे आणि शेवटी आपण दही बनवण्याकडे पाहिले आणि सांगितले की दही बनवणे देखील एक बायोप्रोसेस आहे ज्या भांड्यात दही बनवले जाते ते बायोरिएक्टरशिवाय काहीच नाही अर्थात हे बायोरिएक्टरचे सोपे रूप आहे बायोरिएक्टर हे दुसरे काहीच नाही एक भांडे मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री जोडलेले आणि नियंत्रित केलेले भांडे ज्यामध्ये जैव प्रतिक्रिया घडते आणि जैव उत्पादने तयार केली जातात साधारणपणे संचाच्या वाढीने मग आपण बायोप्रोसेस थोडक्यात पाहिली आपण म्हणालो की यात दोन प्रमुख पैलू आहेत बायोरिएक्टर पैलू किंवा अपस्ट्रीम पैलू आणि डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग पैलू आपण सांगितले की कच्चा माल बायोरिएक्टरमध्ये जातो ज्यात सूक्ष्मजीव आणि पोषक घटक असतात जे वाढतात आणि निवडलेले उत्पादन करतात किंवा हे एंझाइम्स असू शकतात जे एंझायमॅटीक रूपांतरण करतात आणि बायोरिएक्टरकडून काय मिळवले जाते बायोरिएक्टरमधून काढलेल्या या द्रव प्रवाहात इच्छित उत्पदानासह सूक्ष्मजीव आणि या दोघांमुळे निर्माण झालेली इतर सामग्री असते आपल्याला फक्त उत्पादनामध्ये आवड असल्याने आपल्याला ते इतर सामग्रीपासून वेगळे काढणे आवश्यक आहे आणि अंतिम शुद्धीकृत उत्पादन साध्य करण्यासाठी डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग पायऱ्याद्वारे तेच केले जाते मग आपण काही सामान्य बायोरिएक्टरकडे पाहिले काही सामान्य बायोरिएक्टरचे प्रकार पाहिले आपण म्हणालो की स्टर्ड टँक बायोरिएक्टर हा सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे तो स्टर्ड टँकशिवाय काहीच नाही आणि मग एअर लिफ्ट बायोरिएक्टर पॅक्ड्ड बेड बायोरिएक्टर फ्लुईडाइज्ड बेड बायोरिएक्टर जे पॅक्ड बेडशिवाय काहीच नाही जे आजूबाजूला हलत राहते तेथे काही फायदे आहेत एक व्हिडिओ होता ज्यामुळे तुम्हाला फ्लुईडाइज्ड बेड बायोरिएक्टरवर काही तपशील मिळेल आणि नंतर सॉलिड स्टेट बायोरिएक्टर्स एकल वापर बायोरिएक्टर हे कोणत्याही जैविक सामग्रीच्या उत्पादनासाठी कडक मागण्या किंवा कडक नियामक प्रक्रिया पूर्ण करण्यात मदत करणारे आहेत नंतर एक फोटोबायोरिएक्टर आहे जो सामान्यतः सूक्ष्म शैवाल आणि इतर प्रकाश संश्लेषण करणाऱ्या जीवाणूसह वापरला जातो आपण म्हणलो की इतर अनेक प्रकारचे रिएक्टर्स आहेत हा वैशिष्ट्यपूर्ण आहे इतर प्रकार देखील असू शकतात मग आपण म्हणालो की कोणताही बायोरिएक्टर किंवा अनेक बायोरिएक्टर जिथे प्रत्येक बायोरिएक्टर 3 मूलभूत पद्धतींमध्ये कार्य करतो एकतर बॅच कार्य जिथे आपण सर्व काही टाकतो प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा करतो आणि सर्व काही बाहेर फेकून देतो आणि पुढील प्रक्रिया किंवा कंटीन्यूअस जिथे सतत इनपुट असते सतत आउटपुट असते वाढ उत्पादन निर्मिती न्युट्रिअंट ब्रॉथचा प्रवाह सर्व एकाच वेळी घडते नंतर फेड बॅच कार्य जो बॅच आणि कंटीन्यूअस कार्याच्या मधला आहे जिथे मधूनमधून इनपुट किंवा आउटपुट किंवा दोन्ही असू शकतात दोन्ही मधूनमधून आउटपुट आणि मधूनमधून इनपुट एकाच वेळी आपण सांगितलेले काही रिएक्टरर्स कार्याच्या सर्व 3 पद्धतीमध्ये कार्य करण्याच्या शक्यतांच्या सर्व 3 पद्धतीमध्ये व्यवस्थित बसतात त्यापैकी काही नाही बसत मला वाटत इथे आपण शेवटचे व्याख्यान पूर्ण केले आपण म्हणालो की जेव्हाही बायोप्रोसेसचा समावेश होतो तेव्हा आपल्याला सामान्यतः स्वच्छ साधनाची आवश्यकता असते बायोरिएक्टरमध्ये फक्त आपल्या आवडीचे जीव वाढले पाहिजेत आणि म्हणून जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा बायोरिएक्टर स्वच्छ असावा स्वच्छ साधन मिळवण्याचे मार्ग एकतर उच्च तापमान किंवा रसायने असतात वाफ किंवा यूव्ही आणि गामा सारख्या किरणोत्सर्गाद्वारे करता येतो जे बायोरिएक्टरमध्ये उपस्थित असलेल्या सर्व जीवांना मारतात आणि नंतर आपल्याला स्वच्छ साधन प्रदान करतात आणि नंतर आपण आपल्या आवडीचा जीवाणू टाकतो जो वाढतो गुणाकाराच्या पटीने वाढतो आवडीचे उत्पादन करतो तर या व्याख्यानात आपण पुढे जाऊया या मुद्द्यापासून आपण उच्च तपमान वापरून स्वच्छ साधन किंवा निर्जंतुकीकरण साध्य करण्याच्या काही तपशीलांकडे पाहू हे विशेषतः औष्णिक निर्जंतुकीकरण असते जे की उच्च तापमान वापरते जर आपण येथे दाखवल्याप्रमाणे जिवंत पेशीच्या प्रमाणाची टक्केवारी विरूद्ध वेळेचा आलेख काढला तर आपण जिवंत पेशींच्या प्रमाणाची टक्केवारी हा लॉग स्केल 100 10 1 0 1 वर आलेख काढत आहोत 50 च्या तापमानावर जे की साधारणपणे जास्त तापमान असते तसे अनेक जीव 30 डिग्री सेल्सिअस 37 डिग्री सेल्सिअसला वाढतात काही जीव 20 27 ओह माफ करा 25 27 ला वगैरे वाढतात तर बहुतेक जीवांसाठी 50 डिग्री सेल्सिअस तापमान हे बरेचसे जास्त आहे काही थर्मोफाइल्स उच्च तापमानात चांगले वाढतात परंतु आपण त्यांना सध्या विचारात नको घेऊ या जर ते 50 डिग्री सेल्सिअस असेल तर जिवंत पेशींचा प्रमाण वेळेच्या सम गुणोत्तर प्रमाणात 50 डिग्री सेल्सिअसला कमी होते 60 डिग्री सेल्सिअसवर पुन्हा प्रतिसाद रेखीय आहे परंतु तो अधिक तीव्र आहे ते वेगाने मारले जातात आणि त्याचप्रमाणे 70 डिग्री सेल्सियसवर प्रतिसाद रेखीय आहे परंतु या वक्र रेषेचा उतार 50 डिग्री सेल्सियस किंवा 60 डिग्री सेल्सियसच्या तुलनेत मोठा आहे हा वैशिष्ट्यपूर्ण प्रतिसाद आहे जो दिसतो जेंव्हा जिवंत पेशी ह्या उच्च तापमानाला ठेवल्या जातात तापमान जे की त्यांच्या सामान्य कार्याच्या तापमानापेक्षा जास्त असते अशा प्रकारचे वर्तन एकपेशीयांच्या द्रावणासाठी लागू होते पेशी स्वतंत्रपणे एकत्र नसतात आणि हा आलेख आपल्याला सांगतो की जिवंत पेशीच्या प्रमाणाचे लोगॅरिथम हा लॉग स्केलवर आहे हे जाणून घ्या त्यामुळे जिवंत पेशींची प्रमाण टक्केवारी किंवा अपूर्णांकाचे लोगॅरिथम तुम्हाला माहित आहे की टक्केवारी म्हणजेच अपूर्णांक गुणिले 100 असते तर अपूर्णांक हे उच्च तापमानाला अनावृत्त ठेवलेल्या वेळेच्या सम प्रमाणात असते तर अशा प्रकारचे वर्तन आपण पाहतो जेव्हा आपण एकपेशीय द्रावण उच्च तपमानावर ठेवतो तर आपण हे कसे वापरणार आहोत हे कसे वापरायचे ते पाहण्यापूर्वी हे थोडे चांगले समजून घेऊया म्हणून कोणत्याही आवश्यक परिस्थितीत कोणत्याही आवश्यक परिस्थितीत हे वापरणे सोपे होते जेंव्हा जिवंत पेशींचे प्रमाण कमी होण्याचा दर कोणत्याही वेळी उपस्थित जिवंत पेशींच्या प्रमाणाशी सम गुणोत्तरात असतो तेव्हा आपण पुर्वी पाहिलेले या प्रकारचे संबंध निष्पन्न होतात आता मी हे पुन्हा सांगतो जिवंत पेशींचे प्रमाण कमी होण्याचा दर कोणत्याही वेळी उपस्थित जिवंत पेशींच्या प्रमाणाशी सम गुणोत्तरात आहे उदाहरणार्थ हा तो आहे जो आपण येथे नमूद केला आहे परंतु गणिती परिभाषेत लिहिले आहे जिवंत पेशींच्या प्रमाणात घट होण्याचा दर जिवंत पेशींचे प्रमाण xv च्या सम प्रमाणात असते rate of decrease in concentration ∝ xv जर आपण दर rd म्हटले प्रमाण कमी होण्याचा दर rd तो गुणोत्तरात असल्याने आपण हे गुणोत्तर समानतेच्या चिन्हाने बदलू शकतो आणि येथे आपल्याला x v ला स्थिरांकाने गुणणे हे आवश्यक आहे याला स्थिरांक kd म्हणूया आपण आपल्या पूर्वीच्या अभ्यासक्रमांमध्ये फर्स्ट ऑर्डर समीकरण या प्रकाराशी परिचित असाल म्हणून आपण येथे फर्स्ट ऑर्डरचे प्रतिनिधित्व वापरत आहोत rd kdxv लक्षात घ्या की हा rd प्रमाण कमी होण्याचा दर आहे जो प्रमाण कमी होणे हे पर युनिट टाईम आहे वस्तुमान किंवा पेशींची संख्या पर युनिट व्हॉल्यूम पर युनिट टाईम आहे ते येथे एकक आहे म्हणून आधार हा प्रमाणाचा आधार आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे आता बायोरिएक्टरच्या ब्रॉथला प्रणाली म्हणून घेणाऱ्या पेशींवर बॅलन्स लिहू तुम्ही सर्वांनी मटेरिअल बॅलन्स विषयावर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे तर आपण पेशींवर एक भौतिक संतुलन लिहिणार आहोत आणि आपणा सर्वांना माहित आहे की एकाग्रतेच्या क्षेत्रावर एक संतुलन लिहिला जाऊ शकतो आणि त्याला प्रणाली म्हणतात एकाग्र क्षेत्राला प्रणाली म्हणतात या प्रकरणात बायोरिएक्टरचा ब्रॉथ बायोरिएक्टरमधील द्रव भाग ज्यामध्ये पेशी वाढतात तेच आपण प्रणाली म्हणून घेणार आहोत आणि आपण त्या प्रणालीवरील पेशींवर संतुलन लिहित आहोत तुम्हाला हे समीकरण इथे आठवत असेल ri ro rg rc प्रणालीमध्ये पेशींच्या इनपुटचा दर जो बायोरिएक्टरचा ब्रॉथ आहे वजा बायोरिएक्टरच्या ब्रॉथमध्ये असलेल्या पेशींच्या आउटपुटचा दर अधिक बायोरिएक्टरच्या ब्रॉथ मध्ये पेशींच्या निर्मितीचा दर वजा बायोरिएक्टरच्या ब्रॉथमध्ये पेशींचा न्युट्रिअंटस्चा वापर दर बायोरिएक्टरच्या ब्रॉथमध्ये पेशी जमा होण्याच्या दराच्या इतकेच असते हा आहे जर आपण पेशींच्या प्रजातीला होऊ शकणाऱ्या सर्व गोष्टींचा विचार केला तर हे सर्व घडू शकते तो एकतर प्रणालीमध्ये येऊ शकतो प्रणालीच्या बाहेर जाऊ शकतो प्रणालीमध्ये निर्माण होऊ शकतो किंवा प्रणालीमध्ये वापरला जाऊ शकतो आणि या सर्व गोष्टींचा निव्वळ परिणाम एक्युमुलेशन दर किंवा एक्युमुलेशन प्रमाणाच्या समान असणे आवश्यक आहे येथे दर म्हणून व्यक्त केला गेला आहे कारण हे सर्व दर आहेत हा देखील एक दर आहे हे लक्षात घेणे देखील महत्त्वाचे आहे की हे वस्तुमानाच्या प्रमाणात आहे हे वस्तुमान संवर्धनाच्या तत्त्वातून आलेले आहे आणि हेच तत्त्व आपल्याला हे समानतेचे चिन्ह लिहिण्याची परवानगी देते वस्तुमान संवर्धित आहे वस्तुमान एकतर तयार किंवा नष्ट केले जाऊ शकत नाही आपण अर्थातच एकतर परमाणु प्रतिक्रियांचा विचार करत नाही किंवा प्रकाशाच्या वेगाने प्रवास करत नाही आणि अशा परिस्थितीत एखाद्या वस्तूचे वस्तुमान जतन केले जाते या प्रक्रियेपूर्वी वस्तूचे वस्तुमान प्रक्रियेनंतर वस्तूच्या वस्तुमानाएवढे असते तर हाच याचा आधार आहे हे अद्याप स्पष्ट नसल्यास अनेक विद्यार्थ्यांना हे समजण्यास थोडा वेळ लागतो तर या समीकरणाच्या आधाराचे पुनरावलोकन करूया कदाचित तुम्ही यापैकी मटेरिअल बॅलन्सवरील पहिल्या कोर्समध्ये शिकले असाल म्हणून आपण हे एक पुनरावलोकन म्हणून घेऊ शकतो आणि आवश्यकतेनुसार हे समजून घेण्याचा प्रयत्न करू शकता जेणेकरून आपल्या गरजेनुसार संतुलन हाताळू किंवा लिहू शकाल तसे करण्यासाठी आपण अशा परिस्थितीचा विचार करूया की आपण चेन्नईमध्ये आहोत आपल्याला कमीतकमी उन्हाळ्याबद्दल माहित आहे आता हा पाण्याच्या टँकर्सचा वापर आहे जर पाणी संपले तर पाण्याच्या टँकर्सचा वापर रोजच्या गरजेकरिता पाणी आणण्यासाठी केला जातो पाण्याच्या टँकरचा ठराविक आकार सुमारे 12000 लिटर असू शकतो आणि हे येथे माझ्या पाण्याच्या टँकरचे सादरीकरण आहे आता हा पाण्याचा टँकर कसा दिसेल हे बघण्यासाठी माझी ईच्छा आहे की तुम्ही तुमची कल्पनाशक्ती वापरावी हा त्या लॉरीचा मागचा भाग आहे ज्यावर पाण्याचा टँकर ठेवलेला असेल आणि आपण असे म्हणूया की हे पाण्याच्या टँकरच्या स्त्रोतावर पाण्याच्या भाराने आहे तर हे सामान्यतः एकतर 8000 लिटर 10000 लिटर 12000 लिटर किंवा 16000 लिटर असेल चला 12000 लिटर क्षमतेच्या टँकचा विचार करूया ही गोष्ट अशी आहे की टँकमधील पाण्याचे वस्तुमान किती आहे आपल्या सर्वांना माहित आहे की जर आपल्याला घनता माहित असेल तर आपण टँकमधील पाण्याचे वस्तुमान शोधू शकतो आणि वस्तुमान 12000 किलो आहे कारण पाण्याची घनता 1 ग्राम प्रति सीसी किंवा 1000 किलोग्राम प्रति मीटर क्यूब 1 किलोग्राम प्रति लिटर असते आणि म्हणून 12000 लिटर 12000 किलो होते आता प्रश्न असा आहे की टँक भरायला किती वेळ लागेल हा टँक भरण्यासाठी 12000 लिटरचा टँक असा प्रश्न आहे तर ज्या लोकांना त्यांचा मटेरिअल बॅलन्सचा अभ्यासक्रम लक्षात आहे किंवा ज्यांना हे सोप वाटते ते ताबडतोब प्रश्न विचारतील टँक भरणाऱ्या पाण्याचा इनपुट दर काय आहे जर तुम्हाला पाण्याचा इनपुट दर माहित असेल तर तुम्ही टँक भरण्यास किती वेळ लागेल हे सहजपणे काढू शकता जर इनपुट दर 10 किलोग्राम प्रति सेकंद असेल तर वेळ 12000 माफ करा 1200 सेकंद किंवा 20 मिनिटे असेल जर इनपुट दर 20 असेल तर वेळ 600 सेकंद किंवा 10 मिनिटे असेल जर इनपुट दर 50 किलोग्राम प्रति सेकंद असेल तर वेळ 240 सेकंद किंवा 4 मिनिटे असेल आपण यावर कसे पोहोचलो जर आपल्याला पाण्याच्या इनपुटचा दर माहित असेल तर वेळ वस्तुमान भागीले दर व्यतिरिक्त काहीच नाही आणि हेच घडते उदाहरणार्थ 12000 किलो भागिले 10 किलोग्राम प्रति सेकंद तुम्हाला 1200 सेकंद देतात जे 20 मिनिटे वगैरे आहे एक ठराविक वेळ ज्यामध्ये टँक भरला जातो किंवा ती सुमारे 10 मिनिटे असते आणि म्हणून आपण पुढील चर्चेसाठी इनपुट दर म्हणून हे निवडूया लक्षात घ्या की आपण दराबद्दल बोलत आहोत आता ही प्रक्रिया थोडी गुंतागुंतीची करूया समजा टँकमध्ये एक छिद्र आहे जे 5 किलोग्राम प्रति सेकंद दराने पाणी सोडते टँक भरायला किती वेळ लागेल जर तुम्हाला तुमचा अभ्यासक्रम आठवत असेल तर तुम्ही म्हणाल की मला निव्वळ दर माहित असल्यास मी वेळ सहज शोधू शकतो तर हाच फायदा आहे जर तुम्ही दराच्या दृष्टीने काम केले तर हे सर्व प्रमाणित प्रश्न मोजणे सोपे होईल जर तुम्ही त्यातील आकारमानाच्या दराच्या दृष्टीने काम केले तर काय घडत आहे हे पाहणे कठीण होईल म्हणून आपण दरानुसार काम करतो आणि म्हणूनच डायनॅमिक सिस्टीम इंजिनीअरिंग सिस्टम्स वगैरे हाताळताना दराला एक प्रकारचे मानक प्रमाण मानले जाते आपण थोड्या वेळाने ते पाहू या प्रकरणात निव्वळ दर 10 किलोग्राम आत येत आहे 5 किलोग्राम प्रति सेकंद बाहेर जात आहे 10 किलोग्राम प्रति सेकंद आत येत आहे माफ करा मला वाटते की हे 20 किलोग्राम प्रति सेकंद येत आहे 5 किलोग्राम प्रति सेकंद बाहेर जात आहे तर निव्वळ दर 15 किलोग्राम प्रति सेकंद आहे आणि एकदा तुम्हाला निव्वळ दर माहीत झाल्यावर तुम्ही वेळ शोधू शकता कारण आकारमानाला निव्वळ दराने विभागले जाते किंवा या प्रकरणात वस्तुमान निव्वळ दराने विभागले जाते t V rnet 1200015 800 s or 13 3 min हे एम असणे आवश्यक आहे 12000 किलो हे 15 किलोग्राम प्रति सेकंद किंवा 800 सेकंद किंवा सुमारे 13 3 मिनिटांनी विभागले गेले आहे जे आपल्याला मिळते आता आपण हे सर्जनशील पद्धतीने जटिल करूया समजा गळती व्यतिरिक्त टँकमध्येच काही यंत्रणा आहे जी 1 किलो प्रति सेकंदाने पाणी निर्माण करत आहे आणि इतर काही प्रतिक्रिया ज्यात टँकच्या आत पाणी 0 25 किलोग्राम प्रति सेकंदाने वापरले जाते त्या सर्व एकाच वेळी घडतात ही येथे निर्णायक ओळ आहे ते सर्व एकाच वेळी घडतात जर हे सर्व एकाच वेळी घडले तर टँक भरण्यास किती वेळ लागेल तुम्ही एव्हाना दराबद्दल आरामशीर झाला आहात म्हणून तुम्ही मला विचारता निव्वळ दर काय आहे मला निव्वळ दर माहित असल्यास मी ते शोधू शकतो तुम्हाला निव्वळ दर कसा सापडतो निव्वळ दर म्हणजे इनपुटचा दर वजा आउटपुटचा दर अधिक उत्पादन दर वजा वापर दर इनपुटचा दर 20 किलोग्राम प्रति सेकंद आहे उत्पादन दर 5 किलोग्राम प्रति सेकंद आहे जे आपण आधीच पाहिले आहे आता येथे उत्पादन दर पाणी 1 किलो प्रति सेकंदाने निर्माण केले जात आहे आणि ते 0 25 किलोग्राम प्रति सेकंदाने प्रतिक्रियेद्वारे वापरले जात आहे म्हणून निव्वळ दर 15 75 किलोग्राम प्रति सेकंद असल्याचे दिसून येते

तर हा दर आहे ज्याने प्रणालीमध्ये किंवा टँकच्या आत पाणी जमा होते टँकमध्ये वेळेसह पाण्याचे वस्तुमान बदलण्याचा दर तर ते असे असेल 12000 किलो भागिले निव्वळ दर जे 15 75 किलोग्राम प्रति सेकंद आहे जे 761 9 सेकंद किंवा 12 7 मिनिटे होते t m rnet 1200015 75 761 9 s or 12 7 min आता मी तुम्हाला ही पार्श्वभूमी आपल्या समीकरणाला दिली आहे इनपुटचा दर वजा आउटपुटचा दर अधिक उत्पादनाचा दर वजा वापर दर हा अक्युमुलेशन दराच्या बरोबरीचा आहे आणि अक्युमुलेशन दर आपण डेरिवेटीव म्हणून लिहितो जेणेकरून समिकरणाचे रूप थेट वापरणे सोपे होईल

पेशींच्या उष्णतेने निर्जंतुकीकरणादरम्यान आपण निर्जंतुकीकरण करत आहात हे आपल्याला माहीत आहे असे म्हणूया की स्टर्ड टँक बायोरिएक्टर आहे ज्यामध्ये कदाचित काही पेशी आधीच वाढल्या आहेत हे निर्जंतुकीकरण केलेले नाही आणि आपण निर्जंतुकीकरण करून तेथे उपस्थित असलेल्या सर्व पेशी नष्ट करू त्या प्रक्रियेदरम्यान पेशी बायोरिएक्टरच्या ब्रॉथ मध्ये मारल्या जात आहेत जी आपली प्रणाली आहे दुसरे काहीच घडत नाही कोणतेही इनपुट नाही कोणतेही आउटपुट नाही अशाच प्रकारे पुढे म्हणून पेशींच्या इनपुटचा दर प्रणालीमध्ये पेशींचे वस्तुमान 0 आहे ri 0 प्रणालीमधून पेशींचे कोणतेही उत्पादन नाही पेशींचे उत्पादन दर पुन्हा पेशींचे वस्तुमान किंवा पेशींची संख्या 0 आहे ro 0 प्रणालीमध्ये पेशींची पिढी नाही किंवा असे गृहीत धरूया म्हणून पेशींच्या निर्मितीचा दर 0 आहे rg0 आणि म्हणूनच ri वजा ro अधिक rg वजा rc मधून फक्त एकच संज्ञा शिल्लक राहते ती ही आहे वजा r c आणि वजा r c पेशींच्या वापराचा दर r c d बाय dt च्या बरोबरीचा आहे ज्या दराने पेशींचे वस्तुमान प्रणालीमध्ये जमा होते पहिल्या तत्त्वांवरून याचा विचार करून आपल्याला हेच मिळते पेशींनी केलेला न्युट्रिअंट्स्चा वापर पेशींच्या मृत्यूमुळे होतो कारण ते उच्च तापमानाला सामोरे जात आहेत लक्षात ठेवा हे औष्णिक निर्जंतुककरण आहे ज्याबद्दल आपण बोलत आहोत म्हणून rc जे वस्तुमानाच्या आधारावर पेशींच्या एक्युमुलेशनचा दर आहे rd आहे जो आकरमानावर आधारीत होता लक्षात ठेवा की माफ करा जो प्रमाणावर आधारीत होता प्रमाण म्हणजे वस्तुमान भागीले आकारमान याशिवाय काहीच नाही म्हणून प्रमाणावरून वस्तुमान मिळवण्यासाठी आपल्याला प्रमाणाला आकारमानाने गुणणे आवश्यक आहे म्हणून प्रमाणावर आधारित दरावरून वस्तुमान आधारित दर मिळविण्यासाठी आपल्याला प्रमाण आधारीत दराला आकारमानाने गुणणे आवश्यक आहे rc rd V म्हणून हे rd गुणिले V जे पेशींच्या एक्युमुलेशनचा दर किंवा वस्तुमान आधारीत पेशींच्या मृत्यूचा दर आहे हे वजा चिन्ह आपल्या संतुलित समीकरणातून येते जे बायोरिएक्टरच्या आतील पेशींच्या वस्तुमानाच्या एक्युमुलेशन दराच्या बरोबरीने आहे जेव्हा ते निर्जंतुक केले जात आहे वजा r d गुणिले V हे m x च्या d dt बरोबर आहे आता आपल्याकडे सर्वकाही वस्तुमान आधारीत आहे जे असणे छान आहे आता प्रमाणाच्या व्याख्येनुसार वस्तुमान हे प्रमाणाच्या गुणिले आकारमाना शिवाय काहीच नाही Mass Concentration × Volume किंवा दुसऱ्या शब्दांत प्रमाण हे वस्तुमान भागीले आकारमान आहे ही व्याख्या आहे आणि म्हणून m x जे आपल्याकडे येथे x v आहे जिवंत पेशींचे प्रमाण गुणिले आकारमान mx xv V जर आपण हे mx च्या जागी वापरले rd गुणिले V mx मिळते जे xv गुणिले V असेल म्हणून xv चे d dt गुणिले V होईल आणि या प्रकरणात आकारमान स्थिर असल्याने ब्रॉथचे आकारमान प्रणालीचे आकारमान ते एक स्थिर असेल आपण V गुणिले xv च्या d dt ने आकारमान काढू शकतो

अशाप्रकारे जर आता आपल्याकडे आकारमान असेल येथे आता आपल्याकडे आकारमान आहे आपण त्यांना रद्द करू शकतो ते सारखे आकारमान आहेत म्हणून वजा r d हे वजा k d x v च्या बरोबरीचे आहे जे आपण आधी पाहिले होते आपण r d ला फर्स्ट ऑर्डर समीकरण म्हणून दर्शविले होते k d गुणिले x v पेशींच्या मृत्यूचा दर हा काॅन्सटंटच्या पटित जिवंत पेशींचे प्रमाण असेल हे फर्स्ट ऑर्डर समीकरण आहे ते d x v dt च्या बरोबरीचे आहे कारण आपल्याकडे आकारमान असल्याने येथे त्याला रद्द केले आहेत येथे हे शेवटचे समीकरण आहे x v चे d d t म्हणजे वजा k d गुणिले x v हे फर्स्ट ऑर्डर डिफरेंशियल समीकरण आहे जे की आपल्या सर्वांना माहीत आहे जर आपण हे फर्स्ट ऑर्डर डिफरेंशियल समीकरण सोडवले तर आपल्याला ln किंवा नैसर्गिक लॉग x v शून्य भागिले x v च्या बरोबर k d गुणिले t वेळ मिळेल जेव्हा आपण निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया औष्णिक निर्जंतुकीकरण सुरू करू तेव्हा x v शून्य हे प्रमाण आणि कोणत्याही वेळ t ला x v हे जिवंत पेशींचे प्रमाण असेल किंवा याकडे आपल्या दृष्टीकोनातून रचनेच्या दृष्टीकोनातून पाहण्याचा मार्ग म्हणजे प्रक्रिया सुरू झाल्यावर xv शून्यापासून xv वर जाण्यासाठी जिवंत पेशींच्या प्रमाणासाठी आवश्यक वेळ मी नैसर्गिक लॉगला लॉग बेस 10 मध्ये रूपांतरित करीत आहे तुम्हाला माहिती आहे की कन्वरझेशन फॅक्टर 2 म्हणून नैसर्गिक लॉग x v शून्य x v हे 2 303 लॉग बेस 10 x v शून्य x v आणि k d येथे भाजकाकडे येते म्हणून या जिवंत पेशींचे प्रमाण कमी होण्यासाठी लागणारा आवश्यक वेळ हा x v शून्य भागीले x v हे समीकरण असेल 303 भागिले k d x v शून्य भागीले x v च्या लॉग बेस 10 आहे जिवंत पेशींच्या प्रमाणात 10 पट घट होण्यास लागणारा वेळ आता जेव्हा सुरुवातीला हे एक विशिष्ट मूल्य होते तेव्हा ते सुरुवातीला जे होते त्याच्या दहाव्या भागावर गेले आहे कोणत्याही तापमानावर जिवंत पेशींच्या प्रमाणात 10 पट घट हे औष्णिक निर्जंतुकीकरणासाठी एक महत्त्वाचा मापदंड आहे आपण माहिती पर्याय शोधत आहोत जेणेकरून आपण गोळा केलेली माहिती इतरत्र वापरता येईल जसे की निर्जंतुकीकरण प्रक्रियेची रचना करण्यासाठी निर्जंतुकीकरण उपकरणाची रचना करण्यासाठी वगैरे जिवंत पेशींच्या प्रमाणात 10 पट घट करण्यासाठी घेतलेल्या या वेळेला डेसिमल रिडक्शन टाईम म्हणतात सामान्यत कॅपिटल डी म्हणून व्यक्त केले जाते जिवंत पेशींच्या 10 पट घटने जे काही आपल्याला मिळाले ते त्याचा अर्था असा आहे की सुरुवातीचे जिवंत पेशींचे प्रमाण हा xv शून्य भागीले त्या वेळी t ला असलेले जिवंत पेशींचे प्रमाण xv हे 10 च असले पाहिजे सरळपणे आणि जर आपण हे आधी काढलेल्या वेळेच्या समीकरणामध्ये घातले तर हे समीकरण प्रमाणासाठी xv शून्यापासून x v पर्यंत जाण्यासाठी लागणारा वेळ नंतर आपल्याला डेसिमल रिडक्शन वेळेसाठी एक समीकरण मिळेल जे की आपल्याला हव्या असलेल्या चलनात मिळेल 303 भागीले k d log 10 ने बेस 10 मध्ये विभाजित केले आहे आपल्या सर्वांना माहित आहे की लॉग ए ला बेस ए असला तर 1 घेतात आणि म्हणून हे समीकरण 2 303 भागिले k d कडे बनते लक्षात ठेवा की वरील विश्लेषण केवळ एकाच पेशींच्या ससपेन्शनसाठी लागू आहे ज्यासाठी मारण्याचा दर कोणत्याही वेळी जिवंत पेशींच्या प्रमाणाच्या थेट प्रमाणात आहे लक्षात ठेवा हे निदर्शनास आले आहे आणि मग हे निरीक्षण आपण गणितीय सादरीकरण करण्याकडे पाहिले आणि आपण म्हटले की फर्स्ट ऑर्डरने कमी होणे हे सादर करण्याचा एक चांगला मार्ग असेल म्हणजेच उच्च तापमानात पेशीचे प्रमाण कमी होण्याचा दर कोणत्याही वेळी जिवंत पेशींच्या प्रमाणाशी थेट प्रमाणात असतो आणि याचेच निष्पन्न आपल्याला पूर्वी मिळालेल्या गणिती समीकरणामध्ये झाले गणितीय समीकरणे नेहमी गोष्टींचे सामान्यीकरण करते हे या पूर्वी न पाहिलेल्या परिस्थितीत जास्त उपयोगी ठरते पूर्वी न पाहिलेल्या संबंधित परिस्थितींमध्ये आणि अशा परिस्थितीत निर्जंतुकीकरण प्रक्रियेच्या रचनेला हे कारणीभूत ठरते ते एकपेशींयांच्या ससपेन्शनसाठी होते मृत्यूच्या इतर पद्धती असू शकतात ज्या रेखीय नसतात आपण प्रथम याचा अंदाज घेऊ शकता का ते पाहूया हा पुन्हा एक आलेख आहे जिवंत पेशींच्या प्रमाणाची टक्केवारी 100 10 1 0 1 म्हणून लॉग स्केलवर विरुद्ध वेळ असे काढले आहे आणि आपण असे अंदाज लावू शकता का की असे वक्र काय देईल पूर्वी ते रेषीय होते एक रेषीय घट या प्रकरणात घट हे असे काहीतरी आहे हे फार काळ कमी होत नाही आणि नंतर ते कमी होऊ लागते आपण अंदाज लावू शकता का की कोणत्या प्रकारची सामग्री किंवा जिवंत पेशी जिवंत पेशींचे कोणते स्वरूप याला वाढवतील उत्तर आहे एकत्र गोळा झालेल्या पेशी आता पेशी एकमेकांना चिकटल्या जातील मग गुठळीच्या बाह्य भागांच्या तुलनेत गुठळीच्या अंतर्गत भागांना मारण्यासाठी थोडा वेळ लागतो त्यामुळे जिवंत पेशींच्या प्रमाणा विरुद्ध वेळ या आलेखासाठी याचा परिणाम अशा प्रकारच्या वर्तनात होतो चला फक्त विविधतेसाठी एक इतर रेखीय नसलेले वर्तन पाहू हे आणखी एक रेखीय नसलेले वर्तन आहे जसे आपण पाहू शकता की हे दोन ओळी म्हणून दर्शविले जाते 100 पासून ते 0 2 किंवा असे काहीतरी सांगू की ही एक ओळ आहे आणि नंतर याच्या तुलनेत वेगळी उतार असलेली दुसरी ओळ आहे असे वर्तन कधी दिसेल असे तुम्हाला वाटते तुम्हाला माहिती आहे आपण आधीच पाहिले आहे की हे एकपेशींयांच्या ससपेन्शनमध्ये घडते एकमेव गोष्ट अशी आहे की आपल्याकडे वेगवेगळ्या उतारांसह 2 ओळी आहेत म्हणून जेव्हा आपल्याकडे 2 वेगवेगळ्या प्रकारच्या पेशीची मिश्रित संख्या असेल तेव्हा हे उद्भवू शकते प्रकार भिन्न उच्च तापमानाला त्यांच्या प्रतिसादामुळे उद्भवलेला प्रकारांमधील फरक हे कमी होते या प्रकारच्या पेशी जलद कमी होतात या प्रकारच्या पेशी हळू कमी होतात जिवंत पेशींचे प्रमाण विरुद्ध वेळ आणि हे एक प्रकारचे वर्तन आहे जे आपल्याकडे दोन भिन्न पेशींच्या मिश्रित संख्या असताना उद्भवते आता मी पहिली सराव समस्या मांडणार आहे हे आहे मी त्याला 1 1 म्हणू शकतो कारण हे मॉड्यूल 1 आहे हाच पहिला क्रमांक सूचित करतो आणि मॉड्यूल 1 ची समस्या 1 आहे म्हणून 1 मी तुम्हाला ही समस्या देणार आहे आणि तुम्ही ती सोडवू शकता आपल्याला ही समस्या जमा करण्याची आवश्यकता नाही आपण काय करू हे या मूकच्या मूल्यांकनासाठी मोजले जाणार नाही तथापि माझा विश्वास आहे की आपल्याला समस्या सोडवण्याची ही कौशल्ये आत्मसात करण्याची आवश्यकता आहे म्हणून मी काय करणार आहे जेव्हा आपण पुढील व्याख्यान सुरू करतो तेव्हा मी हे आधी तुमच्यासाठी सोडवतो आणि नंतर पुढे जातो येथे सराव समस्या वाचतो बायोरिएक्टर वापरण्यापूर्वी निर्जंतुक करणे आवश्यक आहे बायोरिएक्टरमधील द्रावणामध्ये समान उष्णता प्रतिसाद वैशिष्ट्यांसह एकपेशीय असतात तर ही एक रेषा असेल जी की घटत जाते जी उतरती आहे 70 डिग्री सेल्सिअस वर त्याच्या मूळ मूल्याच्या 20 टक्के उरेल एवढे कमी होण्यासाठी जिवंत पेशींच्या प्रमाणाला 5 मिनिटे लागतात a डेसिमल रिडक्शन टाईम निश्चित करा लक्षात ठेवा आपण सांगितले की हा एक महत्त्वाचा मापदंड आहे तर ते आधी ठरवा डेसिमल रिडक्शनची वेळ ठरवा आणि b जिवंत पेशीच्या प्रमाणाला त्याच परिस्थितीत त्याच्या मूळ मूल्याच्या 0 1 टक्के कमी होण्यास किती वेळ लागेल ही आपल्यासाठी एक समस्या आहे आपल्याला समस्यांचे निराकरण कसे करावे हे माहित असणे आवश्यक आहे जेव्हा आपण समस्या सोडवू तेव्हा आपण कदाचित त्यावर स्पर्श करू किंवा पुढील व्याख्यान सुरू करताना कमीत कमी मी तुम्हाला त्यामागील काही विचार दर्शवेन म्हणून हे आपण प्रस्तावनेत केले आहे मला वाटते की जेव्हा आपण हे व्याख्यान सुरू केले तेव्हा आपण प्रस्तावनेच्या आधीच्या भागांमधून गेलो मूलतः बायोप्रोसेसेसची काही उदाहरणे आणि बायोप्रोसेस म्हणजे नक्की काय आणि हे की बायोरिएक्टर बायोप्रोसेसच्या केंद्रस्थानी आहे विविध प्रकारचे बायोरिएक्टर सामान्यतः वापरले जातात आपण पाहिलेले काही सामान्यतः वापरले जाणारे बायोरिएक्टर जसे की स्टर्ड टँक बायोरिएक्टर एअर लिफ्ट बायोरिएक्टर सॉलिड स्टेट बायोरिएक्टर एकल वापर बायोरिएक्टर्स फोटोबायोरिएक्टर्स पॅक्ड्ड बेड बायोरिएक्टर्स फ्लुईडाइज्ड बेड बायोरिएक्टर्स वगैरे अनेक प्रकार आहेत बायोरिएक्टर हे दुसरे काही नाही एक यंत्रसामग्रीने नियंत्रित केलेले पात्र ज्यामध्ये जैविकप्रतिक्रिया होतात विशेषत पेशींद्वारे मध्यस्थी केली जाते किंवा ते प्रतिक्रिये मध्ये मध्यस्थी करणारे विकरे असू शकते बायोरिएक्टर म्हणजे नेमके हेच मग आपण म्हणालो की कोणताही बायोरिएक्टर वेगवेगळ्या पद्धतीमध्ये हाताळला जाऊ शकतो काही बायोरिएक्टर सर्व 3 मूलभूत पद्धतीमध्ये कार्यासाठी वापरता येतात आणि काही वापरता येत नाहीत उदाहरणार्थ एक स्टर्ड टँक बायोरिएक्टर बॅच पद्धतीमध्ये कंटीन्यूअस पद्धतीमध्ये तसेच फेड बॅच पद्धतीमध्ये चालवला जाऊ शकतो तर कदाचित पॅक्ड बेड फक्त बॅच पद्धतीमध्ये चालवणे थोडे कठीण आहे आपण हे करू शकता परंतु यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील उलट तो साधारणपणे बॅच पद्धतीमध्ये चालवला जात नाही हे कंटीन्यूअस पद्धतीमध्ये चालवले जाते मग आपण स्वच्छ साधनाची गरज पाहिली म्हणजेच आपल्याला फक्त आपले जीव वाढायला हवे आहेत आणि आपल्या आवडीचे उत्पादन करायला हवे आहेत आणि म्हणूनच आपल्याला सामान्यपणे उपस्थित असलेल्या इतर सर्व जीवाणूंपासून मुक्त होणे आवश्यक आहे आपण म्हणालो की जीवाणू आपल्या सभोवताल हवेत असतात आणि वातावरणासाठी खुले असलेल्या बायोरिएक्टरच्या ब्रॉथ मध्ये जाण्यापासून काहीही त्यांना प्रतिबंधित करत नाही आणि म्हणूनच सुरुवातीला तिथे उपस्थित असलेल्या सर्व पेशी नष्ट करण्याची गरज आहे ठार मारण्याच्या मुख्य पद्धतींमध्ये उष्णतेने मारण्याचा समावेश आहे उच्च तापमानाचा वापर पेशी मारण्यासाठी केला जाऊ शकतो किंवा आपण योग्य वाफ किंवा द्रव वापरू शकता 70 टक्के इथेनॉल द्रावाणाचा वापर आपल्या हातातील पेशी मारण्यासाठी केला जातो जेव्हा आपण हे जीव पेशी कल्चर वगैरे हाताळता किंवा फॉर्मेलिन बाष्प फॉर्मेलिन द्रावणामधील फॉर्मलडिहाइड बाष्पांचा वापर प्रयोगशाळेसारख्या जागेत जीवाणू मारण्यासाठी केला जातो आणि मग तुम्ही गामा किरण वगैरे वापरू शकता अतिनील किरण गामा किरण गामा किरण विशेषतः जर तुम्ही निर्जंतुकीकरण करत असाल तर आपण सिरिंज आणि त्यासारख्या गोष्टी सांगूया ज्या उच्च तापमानाला सामोरे जाऊ शकत नाहीत ते प्लास्टिकपासून बनलेले असतात ते उच्च तापमानाला उघड करता येत नाहीत तर मारण्याच्या त्या 3 पद्धती मग आपण म्हणालो की आपण उष्णता निर्जंतुकिकरण आणि काही तपशील पाहू आपण कोणत्याही अभियांत्रिकी प्रणाली विश्लेषण डायनॅमिक प्रणाली विश्लेषणामध्ये मूलभूत मापदंड म्हणून वापरल्या जाणाऱ्या दर संकल्पनेबद्दल स्पष्ट असण्याच्या गरजेची पुष्टी केली दर स्वतः महत्वाचा आहे दर मोजण्याची पद्धत खूप वेगळी असू शकते उदाहरणार्थ आपल्याकडे वेग आहे जो दराच्या बरोबरीचा आहे आणि आपण घेतलेल्या वेळेनुसार प्रवास केलेल्या अंतराने सरासरी वेग मोजू शकता परंतु गती ही किंचित प्रकाराच्या मध्यस्थानी आहे अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी जेंव्हा आपण जैविक अभियांत्रिकी रचनेच्या कार्याशी संबंधित कार्य करतो येथे जैवयांत्रिकी प्रणाली रचनेचे कार्य असताना आणि मग दरांचा वापर करून आपण म्हटले की उच्च तापमानाद्वारे पेशी मारण्याचा दर एखाद्या विशिष्ट वेळी जिवंत पेशींच्या प्रमाणाशी थेट गुणोत्तरात असू शकतो किंवा फर्स्ट ऑर्डर समिकरणाच्या प्रकारचा असू शकतो मग आपण पाहिले की यामुळे डेसीमल रिडक्शन दर एक मानक मापदंडची व्याख्या झाली आणि नंतर त्याआधी एक अधिक सामान्य समिकरण जे वेळ देते ज्यापासून वेळ मिळतो वेळ जो तो घेतो असे म्हणूया की सुरुवातीचे पेशींचे प्रमाण xv शून्य ते जिवंत पेशींचे प्रमाण xv पर्यंत जाण्यासाठी काही विशिष्ट वेळ जसे की t विशिष्ट वेळ t मग आपण येथे या सराव समस्येकडे पाहिले त्याआधी आपण पाहिले की ही एकरेषीय मृत्यु ही फक्त एक प्रकारची वागणूक आहे जर तुमच्याकडे उष्णतेला वेगवेगळा प्रतिसाद देणाऱ्या भिन्न जिवाणूंची संमिश्र संख्या असेल तर एकत्र झालेल्या पेशी आणि वेगवेगळ्या उतारांसह 2 सरळ रेषांचे संयोजन असताना वक्र सारख्या इतर प्रकारच्या मारक पद्धतींचा तुम्ही वापर करू शकता मग आपण या सराव समस्येकडे पाहिले हे सोडवण्यासाठी तुम्हाला कदाचित थोडा वेळ घालवायचा असेल ते उपयुक्त ठरेल अभियंत्यांकडून अशा प्रकारच्या गोष्टी करणे अपेक्षित आहे आणि ही कौशल्ये आत्मसात करणे चांगले होईल जेव्हा आपण नंतर भेटू तेव्हा आपण ही समस्या सोडवू आणि मॉड्यूल 2 सुरू करू पुढील व्याख्यानात भेटू